हे व्याख्यानामधे आपण लॅटरली अनसपोर्टेड बिमवर लक्ष केंद्रित करु लॅटरली अनसपोर्टेड बीमची डिझाइन स्ट्रेंथ कोरल तरतुदीच्या आधारे मोजली जाईल जी कलम 8 2 मध्ये दिली आहे IS 800 2007 आता लॅटरली अनसपोर्टेड बीमच्या बाबतीत लॅटरल टोर्शन बकलिंग महत्वाची भूमिका बजावेल आणि लॅटरल टोर्सनल बकलिंगमुळे विभागाची संपूर्ण लवचिकता विकसित केली जाणार नाही याचा अर्थ विभागाचा संपूर्ण स्ट्रेस प्राप्त करण्यापूर्वी मेंबर फेल होईल लॅटरल टोर्सनल बकलिंगमुळे ते फेल होईल आणि स्टील रोल सेक्शनच्या बाबतीत हे लॅटरल टोर्सनल बकलिंग होते RCC विभाग किंवा स्टॉकी विभागापेक्षा वेगळे त्यांचे लॅटरल टोर्शन बकलिंग चित्रात येत नाही परंतु अशा प्रकारच्या विभागाच्या बाबतीत जेथे आपण सामग्रीच्या बाबतीत आर्थिक केले आहे आपल्याला या प्रकारच्या लॅटरल टोर्सनल बकलिंगचा सामना करावा लागतो जर आपण लॅटरली सपोर्ट दिले नाही तर अशा प्रकारची बक्लिंग चित्रात येईल तर हे बक्लिंग क्रॉस सेक्शनल आकारामुळे येते नंतर कंडिशन सपोर्ट आणि लांबी प्रभावी लांबी तर प्रभावी लांबी किती आहे सपोर्ट कंडिशन काय आहेत आणि आकार कोणत्या प्रकारचा आहे त्यावर अवलंबून लॅटरल बक्लिंग मोमेंट मोजला जाईल आणि त्यामुळे तो कसा फेल ठरेल याचा अर्थ असा की आपण लॅटरल बक्लिंगच्या स्ट्रेंथ ची गणना कशी करणार आहोत आणि मग शेवटी जेव्हा विभाग लॅटरल अनसपोर्टेड असेल तेव्हा त्या विभागाची रचना बेंडिंग स्ट्रेंथ कशी शोधणार आहोत यावर चर्चा केली जाईल तर जर आपण डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ पाहिली जी आपण Md म्हणून लिहू शकतो ती बीटा bZp p गुणिले Md ही बीटा bzp गुणिले Fbd इतकी आहे तर लॅटरली अनसपोर्टेड बीमची बेंडिंग स्ट्रेंथ Z p गुणिले F b d गुणिले बीटा b म्हणून लिहिली जाऊ शकते जिथे बीटा bआपण 1 म्हणून विचारात घेऊ शकतो कॉम्पॅक्ट आणि प्लास्टिक विभागासाठी 0 आणि सेमी कॉम्पॅक्ट विभागासाठी आपण Z e भागिले Z p म्हणून विचार करू शकतो तर विभागाच्या प्रकारानुसार बीटा b मूल्य एकतर कॉम्पॅक्ट किंवा प्लास्टिक विभागासाठी एक किंवा सेमी कॉम्पॅक्ट विभागासाठी Z e भागिले Z p चे गुणोत्तर मोजले जाईल आणि हे झेड पी मुळात क्रॉस सेक्शनचे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आहे आणि Fbd हे डिझाइन बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे तर डिझाइन बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस F b d आपण या सूत्रावरून x l t गुणिले F y बाय गॅमा M 0 शोधू शकतो बाजूकडील टोर्सनल बकलिंगसाठी हा बेंडिंग स्ट्रेस रिडक्षण फॅक्टर आहे तर बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस F b d ही रचना या x l t गुणिले F y द्वारे गॅमा M 0 द्वारे आढळू शकते जिथे x l t हा बेंडिंग स्ट्रेस रिडक्शन फॅक्टर आहे तर bending स्ट्रेस रिडक्शन फॅक्टर कोणता आहे ज्याची आपण गणना करणे आवश्यक आहे याची गणना 1 बाय फाय lt प्लस रूट ओव्हर फाय lt स्क्वेअर वजा लॅम्बडा lt स्क्वेअर अशी केली गेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते 1 पेक्षा कमी किंवा समान असावे तर रिडक्शन फॅक्टर xlt आपण या समीकरणा वरून मोजू शकतो जिथे phi lt मूल्य असे मोजले जाऊ शकते जे 0 5 गुणिले 1 अधिक अल्फा lt गुणिले लॅम्बडा lt वजा 1 भागिले फाय lt तर हा रिडक्शन फॅक्टर वजा 0 2 अधिक लॅम्बडा lt वर्ग तर फाय lt मूल्य या समीकरणा वरून मोजले जाऊ शकते आणि जिथे आपण पाहू शकतो की एक संज्ञा आहे जी अल्फा lt आहे आणि लॅम्बडा lt देखील आहे जे नॉन डायमेन्शनल सायनुसोइडल गुणोत्तर आहे जे आपल्याला शोधायचे आहे तर जर आपल्याला अल्फा lt आणि लॅम्बडा एलटीचे मूल्य माहित असेल तर आपण फाय lt शोधू शकतो आणि जर आपल्याला फाय lt माहित असेल तर आपण रिडक्शन फॅक्टरचे मूल्य शोधू शकतो जे x एलटी आहे तर बेंडिंग कॉम्प्रेसिव स्ट्रेस रिडक्शन फॅक्टर xlt ह्यातून आढळू शकतो आता अल्फा lt अल्फा lt हा लॅटरल टोर्शनसाठी इम्परफेक्शन घटक आहे तर अल्फा lt हा बीमच्या लॅटरल टोर्शन बॅकिंगसाठी इम्परफेक्शन फॅक्टर आहे आपण याला 0 21 असे समजू शकतो स्टील रोल्ड सेक्शन रोल्ड सेक्शनसाठी तर सर्व गुंडाळलेल्या विभागासाठी अल्फा lt चे मूल्य 0 21 म्हणून आढळू शकते आणि ते 0 49 असेल वेल्डेड विभाग वेल्डेड विभागासाठी याचा अर्थ जर आपण वेल्डिंगसह वेल्डिंगचा वापर करून I विभाग तयार करण्यासाठी प्लेटचा वापर केला तर आपण प्लेटमधून I विभाग बनवू शकतो मग अशा प्रकारच्या विभागासाठी आपण अल्फा एल टी 0 49 म्हणून वापरू शकतो अन्यथा गुंडाळलेल्या विभागासाठी आपण अल्फा lt 0 21 म्हणून वापरू शकतो आणि लॅम्बडा l t मी सांगितले आहे की ते नॉन डायमेन्शनल सायनुसायडल रेशो लॅम्बडा lt तर यावरून गणना केली जाऊ शकते की बीटा b बीटा b z p f y भागिले m c r बरोबर बीटा b गुणिले z p f y भागिले m c r आणि ते कोणत्याही परिस्थितीत 1 2 पेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे z e f y भागिले m c r बरोबर तर आपण या समीकरणातून नॉन डायमेन्शनल सायनुसोइडल गुणोत्तर मोजू जे बीटा b z p f y भागिले m c r आहे आणि हे लॅम्बडा l t मूल्य यापेक्षा कमी किंवा समान असावे जे 1 पेक्षा जास्त मूल आहे 2 गुणिले z e f y भागिले m c r तर हे लॅम्बडा एलटी देखील आपण fy बाय fcrb असे लिहू शकतो जेथे Fcrb हे mcr बाय बीटा bzp बरोबर आहे तर लॅम्बडा lt आपण ह्यातून शोधू शकतो आता mcr म्हणजे काय मुळात लवचिक लॅटरल बक्लिंग मोमेंट आहे हे कलम 8 2 मध्ये दिले आहे तर हे 2 1 मध्ये दिले आहे 800 2007 मधील 1 आपण लवचिक लॅटरल बक्लिंग मोमेंट mcr शोधू शकतो आणि mcr चे मूल्य मोजण्यासाठी एक सूत्र दिले गेले आहे जे पी स्क्वेअर E आय स्क्वेअर इनटू ई आय वाय स्क्वेअर इनटू ई स्क्वेअर इनटू ई बाय एल स्क्वेअर इनटू ई स्क्वेअर इनटू ई स्क्वेअर इनटू ई स्क्वेअर इनटू ई स्क्वेअर बरोबर आहे तर लवचिक लॅटरल बक्लिंग मोमेंट या समीकरणातून आढळू शकतो याला बीटा b z p गुणिले f c r असे लिहिले जाऊ शकते तर हे बीटा b z p r b बरोबर आहे जेथे येथे विविध चल दिले आहेत जे आपण कलम 8 2 वरून शोधू शकतो It सारखे पॅरामीटर्स हे टोर्सनल स्थिरांक आहेत तर It खुल्या विभागासाठी असेल तो b i t i चा क्यूब बाय 3 असेल तर It ची गणनाकशी करायची ते एका वर्कआऊट उदाहरणाद्वारे तपशीलांवर चर्चा करेल मग Iw हा वारपिंग स्थिरांक Iw आहे जो वारपिंग स्थिरांक आहे Iy हा कमकुवत अक्षाबद्दल जडत्वाचा मोमेंट आहे त्याचप्रमाणे Ry ही कमकुवत अक्षांविषयीच्या जिरेशनची त्रिज्या आहे मग hf हे फ्लॅंजमधील मध्य ते मध्य अंतराच्या आसपास जडत्वाचे केंद्र आहे याचा अर्थ असा की जर मी आय विभागात विचार केला तर hf चे मूल्य फ्लॅंजच्या मध्य ते मध्य अंतर असेल हे h f असेल आणि जी शियर मॉड्यूलस असेल आणि llt ही लॅटरल टॉर्सनल बकलिंगसाठी प्रभावी लांबी असेल जी कलम 8 3 मध्ये दिली आहे बरोबर तर लॅटरल टोर्सनल बकलिंगसाठी प्रभावी लांबी कलम 8 3 मध्ये आढळू शकते आणि fcrbfcrb हा अत्यंत तंतुमय कॉम्प्रेसिव स्ट्रेस आहे fcrbfcrb हा लवचिक लॅटरल बक्लिंग मोमेंटशी संबंधित अत्यंत तंतुमय बेंडिंग कॉम्प्रेसिव स्ट्रेस आहे आणि हे f c r b असे व्यक्त केले जाऊ शकते 1 1 pi e भागिले lt भागिले R वाय संपूर्ण वर्ग गुणिले 1 अधिक 1 भागिले 20 गुणिले 1 अधिक 1 भागिले 20 गुणिले 1 अधिक1 भागिले 20 गुणिले 1 अधिक lt भागिले Ry भागिले hf भागिले tf संपूर्ण वर्ग बरोबर तर f c r b हा एक्स्ट्रीम फायबर बेंडिंग कॉम्प्रेसिव स्ट्रेस संबंधित ब्रेनिंग कॉम्प्रेसिव स्ट्रेस यावरून व्यक्त केला जाऊ शकतो हे कोटमध्ये देखील दिले आहे जेथे तपशील आढळू शकतात आणि हे मूल्य देखील आपण तक्ता 14 वरून शोधू शकतो या सर्वांची गणना करण्याऐवजी आपण kl बाय ry आणि hf बाय tf च्या संदर्भात IS 800 2007 च्या तक्ता 14 वरून मूल्य शोधू शकतो तर h f भागिले t f आणि K L भागिले R y च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी आपण तक्ता 14 मध्ये f c r b चे मूल्य शोधू शकतो याचा अर्थ या समीकरणा द्वारे थेट गणना करण्याऐवजी आपण तक्ता 14 वरून f c r b चे मूल्य शोधू शकतो आणि fbd मूल्य थेट तक्ता 13 तूनही आढळू शकते जे वेगवेगळ्या fcrb मूल्य आणि fy मूल्याशी संबंधित आहे वेगवेगळ्या f c r b आणि f y मूल्यांसाठी आपण f b d चे मूल्य शोधू शकतो fbd डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेस बरोबर तर आपण काय करू शकतो याचा अर्थ समीकरणा द्वारे थेट गणना न करता आपण प्रथम काय करू शकतो हे शोधू शकतो की KL बाय R y गुणोत्तर काय आहे hf बाय tf किती आहे आणि त्यातून आपण वापरू शकतो आपण टेबल 14 वापरू शकतो आणि टेबल 14 वापरून आपण fcrb चे मूल्य शोधू शकतो आणि एकदा f c r b मूल्य प्राप्त झाले की हे f c r b मूल्याशी संबंधित आहे आणि f y आपण f b d चे मूल्य शोधू शकतो तर मी थेट डिझाइन कॉम्प्रेसिव बेंडिंग स्ट्रेस शोधू शकतो आणि मग मी मेंबरचा डिझाइन बेंडिंग स्ट्रेन शोधू शकतो आता आपण या सूत्रावरूनmcr चे मूल्य सोप्या पद्धतीने शोधू शकतो जे पाय वर्ग EI y h f भागिले 2 Lt वर्ग गुणिले 1 अधिक 1 भागिले 20 LLt भागिले Ryhf भागिले tf संपूर्ण वर्ग आहे हे सोपे समीकरण आहे जे मानक रोल विभाग रोल्ड I विभाग आणि वेल्डेड दुप्पट सममितीय I विभागापासून बनवलेल्या प्रिझ्माटिक मेंबर च्या बाबतीत वापरले जाऊ शकते तर लवचिक लॅटरल बक्लिंग मोमेंट mcr ची गणना करण्यासाठी आपण हे सोपे सूत्र वापरू शकतो जे मानक गुंडाळलेले I विभाग आणि वेल्डेड विभागांनी बनलेल्या प्रिझ्माटिक मेंबर च्या बाबतीत आहे तथापि लोडिंग सपोर्ट कंडिशन आणि नॉन सिमेट्रिक सेक्शनचा विचार करून वेगवेगळ्या बीम सेक्शनसाठी mcr IS 800 2007 च्या परिशिष्ट E मध्ये दिलेल्या पद्धतीचा वापर करून आपण अधिक अचूकपणे शोधू शकतो तर एनेक्सर E मध्ये तपशील दिले आहेत आणि अधिक अचूकपणे आपण एनेक्सर E द्वारे m c r चे मूल्य शोधू शकतो तर आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली आहे त्या मी पटकन या पॉवर मधून जात आहे जी प्रथम आपण डिझाइन स्ट्रेंथ शोधू शकतो तर बाजूकडील टोर्सनल बकलिंगसाठी डिझाइनची ताकद कोरल तरतुदींनुसार मोजली गेली आहे आणि मी त्या सूत्रातून खूप लवकर जात आहे जे मी हातात लिहिले आहे तर आपण पाहू शकतो की प्रथम आपल्याला या सूत्रातून लॅटरली अनसबस्टिट्यूटेड बीमसाठी डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ शोधावी लागेल जी md बीटा b z p f b d च्या बरोबरीची आहे आता या f b d वरून आपण या आकृती बेंडिंग च्या आकुंचनशील तणावाची रचना शोधू शकतो जी x l t गुणिले f 5 बाय गॅमा m 0 आहे आता मी पुन्हा सांगतो की या आकृतीच्या बेंडिंग कॉम्प्रेसिव स्ट्रेस या xlt घटकाने कमी होतो या xlt ला लॅटरल टोर्सनल बकलिंगसाठी जबाबदार बेंडिंग रिडक्शन फॅक्टर म्हणतात म्हणून जर लॅटरल टोर्सनल बकलिंग अस्तित्वात असेल तर डिझाइन बेंडिंग स्ट्रेस शोधण्यासाठी या घटकाचा गुणाकार करावा लागेल तर xlt चे मूल्य शोधणे हे आपले मुख्य काम आहे आता हे xlt मूल्य या समीकरणा वरून आढळू शकते जिथे या समीकरणा वरून phi lt आढळू शकते आणि अल्फा lt ला 0 मानले जाऊ शकते 21 किंवा 0 मग लॅम्बडा lt हे नॉन डायमेन्शनल शियर डायनॅमिक्स रेशो आपण यावरून शोधू शकतो तर या समीकरणातून नॉन डायमेन्शनल शियर डायनॅमिक्स रेशो आढळू शकतो तर जर आपल्याला लॅम्बडा एलटी मूल्य सापडले आणि जर आपल्याला अल्फा एलटी माहित असेल तर आपण फाय एलटीचे मूल्य शोधू शकतो परंतु लॅम्बडा एलटी शोधण्यासाठी आपल्याला एमसीआर मूल्यमाहित असणे आवश्यक आहे तर आमची पुढची पायरी म्हणजे m c r चे मूल्य शोधणे जे या समीकरण m c r द्वारे दिले जाते हे कलम 8 1 मधील कोडमध्ये उपलब्ध आहे तपशील देण्यात आला आहे तर त्यातून mcr चे मूल्य आढळू शकते आता जेथे येथे भिन्न पॅरामीटर्स परिभाषित केले आहेत जसे की It टॉर्सनल स्थिरांक 3 ने बेरीज म्हणून परिभाषित केला आहे आणि Iw हा वारपिंग स्थिरांक आहे Iy हा कमकुवत विभागाबद्दल जडत्वाचा मोमेंट आहे ry हे कमकुवत विभागाबद्दल त्रिज्या निरीक्षण आहेLLT लॅटरल टॉर्सनल बकलिंगसाठी प्रभावी लांबी आहे आणि hf हे फ्लॅंजमधील मध्य ते मध्य अंतर आहेtm ही जाडी आहे आणि जी हे शियर मॉड्यूलस आहे तर या पॅरामीटर्सवरून मी mcr चे मूल्य शोधू शकतो आणि येथे नमूद करण्याची गरज नाही की हा लवचिक क्रिटिकल बकलिंग मोमेंट काही घटकांवर अवलंबून असतो जसे की पार्श्विक टॉर्सनल बकलिंगची प्रभावी लांबीLLT आहे नंतर ज्या विभागासाठी Iyमूल्य आणि इतर मूल्ये अवलंबून असतील त्या विभागाचा आकार तर शेवटी त्या घटकांवर अवलंबून आपण mcr चे मूल्य शोधू शकतो तसेच आपण f c r b मूल्य शोधू शकतो जे त्या लवचिक बाजूकडील बक्लिंग मोमेंटशी संबंधित इलास्टिक लॅटरल बकलिंग मोमेंट आहे तर f c r b मूल्य देखील आपण या समीकरणा तून शोधू शकतो जे 1 1 pi वर्ग E भागिले LLT भागिले ry संपूर्ण वर्ग गुणिले 1 अधिक 1 भागिले 20 गुणिले LLTभागिले ry भागिले hf भागिले t fs पूर्ण वर्ग तर या समीकरणातून f c r b मूल्य आढळू शकते अन्यथा खूप लवकर आपण टेबलमधून fbd मूल्य शोधू शकतो कोडमुळे आपल्याला दिलेल्या समीकरणा द्वारे गणना न करता f b d चे मूल्य शोधणे सोपे झाले आहे तर आपण काय करू शकतो तर आपण kl भागिले ry आणि hf भागिले tf चे मूल्य शोधू शकतो तर एकदा आपल्याला kl भागिले ry आणि hf भागिले tf सापडले की आपण f c r b चे मूल्य शोधू शकतो जे तक्ता 14 मध्ये दिले आहे तर या मूल्याशी संबंधित तक्ता 14 मध्ये आपण एक्स्ट्रीम फायबर चे वाकणे आणि कॉम्प्रेसिव स्ट्रेस f c r b शोधू शकतो तर एकदा आपल्याला f c r b मूल्य सापडले की त्या f c r b आणि f y शी संबंधित आपण डिझाइन कॉम्प्रेसिव बेंडिंग शोधू शकतो तर डिझाइन बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस fbd या fb मधून टेबल 13 किंवा 13 b वरून मीन सेक्शनच्या प्रकारानुसार आढळू शकते तर एकदा आपल्याला f b d मूल्य मिळाले की आपण m d चे मूल्य शोधू शकतो तर अशा प्रकारे आपण md मूल्य शोधू शकतो तर आजच्या व्याख्यानात आपण काय पाहू शकतो की मेंबर च्या लॅटरली अनसपोर्टेड लांबीमुळे बकलिंग च लॅटरल टॉर्शन ची शक्यता असते जर क्रॉस सेक्शनचा मेंबर स्थूल स्वरूपाचा नसेल तर लॅटरल वळणे एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि पूर्ण बेंडिंग स्ट्रेस विकसित होण्यापूर्वी बकलिंगच्या लॅटरल टोर्शनमुळे मेंबर अयशस्वी होऊ शकतो आणि म्हणून बकलिंग मोमेंटचे लॅटरल टोर्शन काय आहे हे आपल्याला शोधावे लागेल तर आपण काय केले आहे की आपण बकलिंग मोमेंटच्या बाजूकडील टोर्शनची गणना केली आहे त्यानंतर आपल्याला बकलिंग मोमेंट f c r b च्या या लॅटरल टोर्शनमुळे बेंडिंग स्ट्रेस सापडला आहे आणि मग आपण f b d शोधू शकतो तर f b d रचना कॉम्प्रेसिव्ह बेंडिंग स्ट्रेस काहीही नाही परंतु f y बाय गॅमा m 0 काही रिएक्शन फॅक्टर मध्ये ज्याला x l t म्हणतात तर सेक्शनच्या बकलिंगच्या लॅटरल टोर्शनच्या उपस्थितीमुळे रिएक्शन फॅक्टर मोजावा लागतो ज्याला xlt म्हणतात आणि एकदा रिडक्शन फॅक्टरची गणना केली की आपण बेंडिंग स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह डिझाइन बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस शोधू शकतो आणि मग त्यातून आपण डिझाइन बेंडिंग मोमेंट शोधू शकतो लॅटरल अनसपोर्टेड असलेल्या विभागाची रचना बेंडिंग स्ट्रेंथ अशा प्रकारे आढळू शकते तर पुढील व्याख्यानात आपण एका उदाहरणातून जाऊ मग गोष्टींचा तपशील स्पष्ट होईल